प्रत्येकास अभिवादन या वर्गात आपण क्रमिक बेरीज गुणाकार आणि भागाकार तील शिफ्ट रजिस्टरच्या वापराकडे पाहूयाचा अर्थ अंकगणित सर्किट बांधणी आहे आम्ही हे बेरीज गुणाकार आणि भागाकार एकत्रित तर्कशास्त्र संबंधित चर्चेत त्यांना पाहिले आहे आणि तेथे आम्ही सांगितले की तेथे इतर मार्ग आहेत ते करण्याचे इतर मार्ग आणि एक अनुक्रमिक तर्क आधारित अंमलबजावणी वापरणे आहे शिफ्ट रजिस्टरच्या सहाय्याने हे कसे करता येईल ते पाहू तर आपण क्रमिकच्या बेरीज ने सुरुवात करु तर आपल्याकडे क्रमिकच्या बेरीज मध्ये काय आहे त्यातील हे शिफ्ट रजिस्टर आहे दोन शिफ्ट रजिस्टर आम्ही ठेवत आहोत एक म्हणजे ए आणि बी रजिस्टर मग यामध्ये एडेंड आणि ऑगेन्ड ठेवले जाईल आणि जेव्हा आपण ते अवरोधित करत आहेत नंतर हे अनुक्रमे बाहेर जात आहे अनुक्रमे बाहेर येत आहे आणि ज्या मार्गाने सर्वात महत्वाचा बिट ठेवला आहे ती ही बाजू आहे आणि थोडीशी महत्त्वपूर्ण ही दुसरी बाजू आहे तर हे येथे आहे जर ते ए 7 असेल तर हे ए नॉट आहे ही LSB आहे आणि ही MSB आहे तसेच हे बी 7 आहे आणि हे बी नॉट आहे तर सुरूवातीस असे आहे दुसरे काय तर त्याऐवजी जर आपण कम्युटोरल लॉजिक प्रसंगात 8 बिट बेरीज बद्दल बोलत आहोत तर आम्ही पाहिले आहे की 8 जोड्या युनिट्स मोजमाप आवश्यक आहेत आपण येथे पाहत असलेले एक फक्त एडर युनिट आम्ही वापरत आहोत आणि आम्ही त्याचा वापर सलग करत आहोत प्रत्येक घड्याळ चक्रामध्ये हे थोडासा बरोबर करत आहे आणि येथून व्युत्पन्न केले जाणारे उत्पादन डी फ्लिप फ्लॉपमध्ये संचयित केले जाते आणि पुढील बिट व्यतिरिक्त त्याचा वापर करण्यासाठी येथे परत दिले जाते क्रमिक इन म्हणून येत आहे आणि रजिस्टर ए मध्ये संग्रहित होत आहे येथे स्थितीत काय होते रजिस्टर बी त्या क्रमिक इन आपण अजून एक नंबर ठेवू शकतो जर तुम्ही ए प्लस बी प्लस सी प्लस डीच्या दोन संख्यांपेक्षा जास्त संख्येची सलग जोड शोधत असाल तर आम्ही त्यावेळ सीरियल इन या विशिष्ट सीरिजमधे सी प्रविष्ट करू शकतो तर 8 घड्याळ पल्स नंतर काय होईल तो ए प्लस बी निकाल येथे कॅरीसह संग्रहित केला जाईल आणि तोपर्यंत सी येथे आधीच लोड होईल तर आणखी 8 घड्याळाच्या पल्ससह ए प्लस बी प्लस सी व्युत्पन्न होईल हे असेच चालू राहील हे स्पष्ट आहे तर आपण त्याचे एक उदाहरण पाहू शकतो उदाहरणार्थ आपल्याकडे दोन संख्या आहेत एक म्हणू चार 0 1010 तर ही ए आहे आणि ही बी सुरुवातीस भारित केलेली आहे आणि क्यू 0 आहे आणि 1 घड्याळाच्या दोलन पल्स नंतर काय होईल तर 1 आणि 0 हे जोडत आहे हे बरोबर आहे तर हे १ घड्याळाच्या दोलन पल्स नंतर असेल कारण ते परत दिले जाते ते येथे आणले जाईल कारण कॅरी व्युत्पन्न केलेले 0 1 0 आहे तेथे कोणतेहीकॅरी नाही तर Q फक्त 0 असेल तर 0 येथे येईल आणि बी साठी 1 घड्याळाच्या दोलन पल्स नंतर1 घड्याळाच्या पल्सनंतर पुढील नंबर किंवा आपल्याला माहित असलेली एखादी अन्य मूल्ये येथे येतील ज्याचे कोणतेही महत्त्व नाही म्हणून जर 0 असेल तर पुढील संख्या 0 असेल किंवा 1 असेल तर ती 1 असेल अन्यथा आम्ही म्हणतो की डोन्ट केअर आपली काळजी नाही तर पुढच्या घड्याळाची पल्स काय होईल यामध्ये कारण हे एक संयोजी तर्कशास्त्र आहे 1 अधिक 1 हे 0 आहे जे 0 तयार केले आहे आणि ते 1 व्युत्पन्न करते म्हणून हे 0 आहे आणि समान घड्याळ चक्रात 1 सह व्युत्पन्न केलेले वाहक आहे परंतु आपल्याला 0 ते याकरिता घड्याळ ट्रिगर आवश्यक आहे इकडे येण्यासाठी तर पुढील घड्याळाचे ट्रिगर म्हणून 0 ही व्युत्पन्न होईल येथे 1 हे सर्व काही पुढे ढकलले जाईल जेणेकरून धक्का मिळेल 1 0 येथे येत आहे आता हे वाहक जे या इनपुटवर होते ट्रिगरसह येथे येईल आणि ते तेथे आहे आणि बी साठी असे आणखी एक इनपुट ठीक होईल तर अशाप्रकारे हे ते करतच राहिल आणि 8 घड्याळ पल्सनंतर जोड पूर्ण होईल बरं आहे का आणि येथे आपण हा स्नॅपशॉट म्हणून पाहू शकतो ए 7 ते ए 2 2 घड्याळाच्या पल्स नंतर जेथे आहे तर बी 7 ते बी 2 येथे आहे हे आहेत ए 2 बी 2 आणि सी 1 जे मागील घड्याळाचे कॅरी आहे मागील जोड मागील बिट नंबर एक ए 1 आणि बी 1 जोड येथे आहे आणि एस 2 घड्याळासह प्रवेश करीत आहे पुढील घड्याळ 3 एस 2 येथे प्रवेश करेल आणि या दोन ठिकाणी पुढील नंबर किंवा काही जंक व्हॅल्यू आहे किंवा काळजी घेत नाही या विशिष्ट ठिकाणी कोणते मूल्य प्रविष्ट केले जात आहे तर आधी आम्ही हे एकाच ठिकाणी करत आहोत जोड पूर्ण करण्यासाठी आम्हाला 8 घड्याळ सेकंद आवश्यक आहेत तर कॉम्बिनेटरियल लॉजिकचा वापर करून क्रमिकल बेरीज आणि अनुक्रमिक लॉजिक वापरुन सिरियल बेरीज दरम्यान हा फरक आहे तर तेथे वेगवान होते परंतु अधिक हार्डवेअर आवश्यक आहे येथे हे हळू आहे यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे परंतु हे जर असेल तर क्लॉकिंग पुरेसे वेगवान असेल तर तुम्हाला माहिती आहे हे रिअल टाइममध्ये केले जाईल तर आपण नंतर सीरियल गुणाकार पाहतो आपल्याकडे काय आहे प्रथम आपण वापरत असलेल्या हार्डवेअरशी परिचित होऊया तर उत्पादन व्युत्पन्न करण्यासाठी दोन घटक आवश्यक आहे एक म्हणजे एक्स 3 एक्स 2 एक्स 1 आणि एक्स नॉट तर दुसरे म्हणजे y3 y2 y1 आणि y नॉट आणि त्या व्यतिरिक्त आम्ही 7 बिट एडर वापरत आहोत हे लक्षात घ्या की ते 7 बिट एडर आणि 8 बीट लांब रजिस्टर आहे तर आम्ही 4 बीट आणि 4 बिट गुणाकाराचे उदाहरण देत आहोत जेणेकरून ते इतर प्रकरणांमध्ये वाढवले जाऊ शकते तर ही लॅच आहे ही एक शिफ्ट रजिस्टर आहे बाण दिशानिर्देश दर्शवते की हळूहळू ती शिफ्ट होईल तर प्रथम y3 सह गुणाकार करून अर्धवट उत्पादन मिळेल जो जोडला जाईल आणि पुन्हा y2 सह गुणाकार करेल आणि ह्या AND गेट चे आऊटपुट आपणास देत आहे बिटवाईज गुणाकार y2 हे गुणत जाईल x3 ते x नॉट आपण नक्कीच एक उदाहरण दाखवू आणि दुसरा महत्वाचा मुद्दा येथे नक्कीच लक्षात घेतला पाहिजे m सुरुवातीला 00000000 ने भरलेले आहे हे आहे m नॉट ते m6 बेरीज नंतर एम 1 ते एम 7 येत आहे कृपया हा भाग लक्षात घ्या तर संरचनेत एक डाव्या शिफ्ट डाव्या शिफ्ट होत असतात व्यवस्था अशी आहे की वायरिंग अशी असते की जेव्हा आम्ही अतिरिक्त निकाल लोड करीत असतो तेव्हा डावी शिफ्ट येते आता हे 7 बिट बेरीज ज्यासाठी येथून 7 बिट घेतले गेले आहेत आणि हे AND बँक प्रथम आवश्यक नाही ते आवश्यक का नाही त्याचे एक उदाहरण आपण पाहू तर हे 3 AND आऊटपुट मिळेल एडरकडे आणि उर्वरित प्रकरणांसाठी आपल्याकडे 0 चे गुण असतील जेणेकरून दोन्ही बाजूंनी आपल्याकडे 7 बिट असतील ते ठीक आहे का तर हा त्याचा हार्डवेअर भाग आहे आणि हे सरकत आणि लोडिंग एकाच घड्याळाच्या काठावर होत नाही म्हणून जेव्हा शिफ्टिंग होत आहे तेव्हा लोड होत नाही म्हणूनच जेव्हा शिफ्ट नकारात्मक किनार्यावर घडते तेव्हाच हा संयोजक सर्किट त्याच्या प्रसारासाठी उशीर होणार्या आवश्यकतेसह कार्य करतो परिणाम उपलब्ध असतो पुढील सकारात्मक किनार लोड होईल जेणेकरून संपूर्ण गोष्ट एका घड्याळाच्या चक्रातच पूर्ण होईल पण हे या पद्धतीने आहे आणि त्याचे एक उदाहरण आपण घेतले पाहिजे ते या आधी आपण पाहिले आहे ते म्हणजे 1 1 0 1 गुणकांकरिता आमच्या एकत्रित लॉजिक सर्किट चर्चेमध्ये आपण पाहिले आहे की हा परिणाम होता आणि संबंधित दशांश मूल्य 143 होते बरोबर त्याचे उदाहरण आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू तर हे सर्किट थोडेसे लहान स्वरूपात ते समजून घेण्यासाठी येथे ठेवले आणि आम्ही या x3 x2 x1 आणि x नॉट प्रारंभ करतो हे नेहमीच 1101 आहे आणि y3 y2 हे येथे सरकले जाईल तर प्रथम y3 चा विचार केला जाईल y 3 1101 सह Anded होईल तर येथे AND आउटपुट येथे AND आउटपुटमध्ये ती मूल्ये काय असतील हे ठीक आहे का हे AND आउटपुट 1101 आहे हे स्पष्ट आहे एम आउटपुट सुरुवातीला सर्व 0 च आहे बरोबर आणि या सर्व 0 च्या 8 बिटांपैकी मी म्हणजे या सात पैकी एक आहे ओके x3x2x1x0 1101 y3y2y1y0 1011 तर ते होईल जे एडर इनपुटवर परत दिले जातील तर हे आहे हे सात तिथे असतील आणि इतर योजक इनपुट काय आहे हा वापरला जात नाही सर्किट आकृत्यानुसार हा थेट येत आहे ज्यावर आपण शून्य आणि बाकीचे तीन पाहू शकताम्हणजे 110 आहे ठीक तर हे 110 आणि उर्वरित चार 0 आहेतउर्वरित चार 0 आहेतउर्वरित चार 0 आहेत आणि हे 110 आहे जे हे सात बिट्स एडरसाठी ए आणि बी म्हणून जात आहेत हे स्पष्ट आहे का तर त्याचा परिणाम काय आहे तर हे 1 थेट 1 येत आहे बरोबर आणि इतर प्रकरणांप्रमाणे हे 0 हे 1 आहे आणि हे 1 आहे आणि बाकीचे 0 आहेत आणि घड्याळाच्या ट्रिगर नंतर काय घडत आहे येथे काय दिले जात आहे येथे काय लोड होत आहे तर हे m नॉट थेट येथे लोड केले जात आहे आणि एडर आउटपुट m 1 ते m 7 येईल तर 0000110 ते ठीक आहे का तर आता ही m मूल्य आहे हे नकारात्मक काठावर स्थलांतरित होत आहे तर हे होत आहे आणि AND गेटसाठी आउटपुट काय आहे ते 0 आहे बरोबर m आउटपुट आता येथे आहे जे काही आउटपुट आहे पुढच्या घड्याळाच्या चक्रात हे m चे आउटपुट आहे आणि त्या पैकी कोणते एडर इनपुट म्हणून जाईल एम नॉट टू एम 6 एम नॉट टू एम 6 राईट तर हे निळ्या उजवीकडे एडर इनपुट म्हणून जात आहे आणि त्यात काय जोडले जात आहे हे 3 बिट्स या प्रकरणात या सर्व 0 आहेत आणि उरलेले सर्व 0 आणि हे 0 थेट येत आहे तर संबंधित जोड परिणाम काय असेल हे तेथे आहे जोड परिणाम ठीक आहे तर या प्रभावी प्रकरणात आपण 10 ने गुणाकार करीत असताना हे सरळ स्थानांतरित होत आहे हे आपण पहात आहात प्रथम ते योग्यरित्या गुणाकार होत आहे आणि नंतर 0 च्या बाबतीत ते स्थानांतरित होत आहे 0 कडून 1 द्वारे ठीक आहे तर ही मूलभूत शिफ्टिंग चालू आहे जी आपण कोणत्याही शिफ्ट रजिस्टरवर आधारित शिफ्टिंग करत नाही आवश्यक नाही आणि आम्ही घड्याळ चक्रावर बचत करत आहोत आणि सर्किटची जटिलता देखील कमी झाली आहे तर मग त्या नंतर आपल्याला काय मिळत आहे या शिफ्ट रजिस्टरची किंमत 000 होते हे m रजिस्टर 00011010 होत आहे तर 00011010 आणि आता हे पुन्हा बदलत जाईल तर हे 1 येईल y1 येईल तर AND गेट आउटपुट काय आहे 1101 आणि त्यापैकी हे 1 थेट येईल आणि 110 हे चार 0 सह जोडले गेले आहे हे 7 बीट एडरचे बी इनपुट आहे आणि A इनपुटसाठी m नॉट ते m6 वर येत आहे तर आपण हे जोडल्यास 1 आहेनंतर 1 अधिक 1 0 आहे1 अधिक ते कॅरी 1 आहे0 कॅरी 1 आहे0 कॅरी 1 0 आहे आणि नंतर आम्हाला 1 मिळाले आहे तर हे तुमचे एम रजिस्टर आहे जे 3 घड्याळानंतर मूल्य घेते तर हे आता पुढील घड्याळ चक्रा मध्ये येणार आहे आणि हे इनपुट आहे m नॉट ते एम 6 पर्यंत 7 बिट्स एडर इनपुट म्हणून जातील आणि येथे पुन्हा y नॉट 1 आहे हे 1101 आहे बरोबर हे 1 थेट येथे येत आहे आणि 110 आणि चार 0 जे बेरीज मध्ये सहभागी आहेत आपल्याला हे जे मिळेल ते 1 आहेहे 1 आहेहे 1 आहे आणि हे 1 आहे आणि हे 3 0 आहे आणि 1 आहे तर घड्याळाच्या ट्रिगर नंतर हे एडर आउटपुट आहे जे मूल्य आपल्याला मिळते जेणेकरून हे 1 128 आहे आणि हे चार 1s 15 143ठीक आहे म्हणून आम्ही हे पाहू शकतो की आपण हे करू शकता हे आपण जाणता या आंशिक उत्पादन आणि शिफ्टद्वारे आपल्याला गुणाकार संज्ञा मिळेल म्हणूनच आपण परीक्षेची तुलना करण्यापूर्वी आम्ही पाहिलेले त्याचे समान उदाहरण आहे आणि आपण ते हाताने देखील सादर करू शकता आता आपण विभागणी पाहू विभागासाठी आम्ही केवळ कॉम्बिनेटरियल लॉजिक सर्किटसाठी वापरलेली सर्किट कार्यान्वित करू त्याची अनुक्रमिक आवृत्ती आहे तर ज्यासाठी मी ते विशिष्ट युनिट सेल बेस्ड आर्किटेक्चर आणले आहे एरे आपण वापरला होता ठीक तर जर आपल्याला ठीक आठवत असेल तर कृपया त्या विशिष्ट व्याख्यानावर पुन्हा भेट द्या हे व्याख्यान क्रमांक 30 आहे आठवड्यात 6 शेवटचे व्याख्यान नंतर हा विभागणी कशी होते हे आपल्यास स्पष्ट होईल तर आम्ही हे उदाहरण घेतले आहे तर तेच उदाहरण म्हणजे आम्ही त्या विशिष्ट लेक्चर मॉड्यूलमध्येही पाहू शकतो तर हा भाज्य संख्या आहे हा भागाकार आहे हा भाग आहे आणि हे उर्वरित आहे आणि आम्ही पाहिले होते की प्रत्यक्षात याद्वारे गणना कशी केली जाते आणि आपण या क्रमांकावर कसे पोहोचू शकतो तर हा भाज्य संख्या डी 6 डी 5 डी 4 डी 3 हे बिट्स प्रथम घेतले जातात आणि नंतर हळूहळू डी 2 डी 1 डी नॉट जोडले जातातजोडले म्हणजे ते विचारात घेतले जातात हे महत्वाचे आहे कारण पुढील सर्किटमध्ये अनुक्रमिक लॉजिक आधारित सर्किटमध्ये आपण हे देखील पाहतो की सुरुवातीला डी 6 डी 5 डी 4 डी 3 आहेत हे 4 बिट्स नंतर डी 2 डी 1 डी नॉट तेथे आहेत तर हे 7 बिट 4 बिटने विभाजित होत आहे हे एक विशिष्ट उदाहरण आहे तर आपण ते 8 बिट आणि इतर प्रकरणांमध्ये वाढवू शकता आणि प्रत्येक बाबतीत हे डी 3 डी 2 डी 1 आणि डी नॉट पहा ओके ते वजाबाकी प्रक्रियेत भाग घेत आहे एकतर वजाबाकी परिणाम आऊटपुटला जाईल किंवा मल्टीप्लेक्सिंगमुळे हा एक्स आउटपुट वर जाईल 2 ते 1 मल्टीप्लेसर तिथे आहे तर हे कर्ज घेण्याचे ठरवते आणि कर्ज घेण्याचे उलटे करणे हा भाग तयार होत आहे आणि शेवटी उर्वरित येथे येईल हे ठीक आहे का आणि हे भाग येथे आहेत आणि हा भाग येथे या बाजूला उपलब्ध आहे तर येथे आपल्याला हा भागफल देखील मिळेल उजव्या बाजूला देखील आपल्याला भागफल मिळेल आमच्याकडे त्या उदाहरणामध्ये आम्ही ते डाव्या बाजूला घेतले होते परंतु आपण या आउटपुट वरून घेतले असते बरं आहे का तर आम्ही हे त्या विशिष्टवर्गात केले होते तर तिथे ती कशी अंमलात आणली जाईल हे आपण पाहतो तर डी 6 डी 5 डी 4 डी 3 आपण नंतर सुरू करू डी 2 डी 1 डी नॉट अनुक्रमे जोडले जाईल बरोबर आणि प्रत्येक वेळी डी 3 डी 2 डी 1 डी नॉट विचारात घेतले जातील क्यू 3 क्यू 2 क्यू 1 क्यू नॉट बोरो मधून तयार होतील आणि शेवटी उर्वरित तेथे असतील ठीक आहे तर हीच गोष्ट ज्याची आपण दखल घेतो आणि अशाच प्रकारे क्रमिक भागाकारहोते ठीक तर सर्वप्रथम आपण तेथे असलेल्या डी नॉट ते डी 6 ला हे पाहू शकता याव्यतिरिक्त आम्ही आणखी काही ठेवले आहे तर हे 8 बिट रजिस्टर आहे ठीक तर या 8 बिट पैकी मी म्हणालो समांतर समांतर आउटपुटमध्ये आपण 4 बिट रजिस्टर मध्ये विभागत आहोत दुसरे 4 बिट शिफ्ट रजिस्टर आहे तर डी नॉट ते डी 3 हे एक 4 बिट शिफ्ट रजिस्टर आहे आणि हे समांतर इन समांतर आउट रजिस्टर आहे आणि हे फक्त एक लॅच किंवा समांतर आउट रजिस्टर आहे जे आवश्यकतेनुसार सिरियल इन पॅरलल इन असू शकते एकदा ते लोड केले गेले तर आउटपुट नेहमीच वापरले जाईल बरं आहे का आणि या युनिट सेलची केवळ एक बँक सेल आवश्यक आहे कारण ती क्रमाने वापरली जाते योग्य तर ते कसे कार्य करते आपण पाहिले त्यास ते कसे कार्यान्वित करते सर्किट कॉम्बिनेटरियलसर्किट तर या विशिष्ट बाबतीत येथे सुरुवातीस D6 D5 D4 D3 आपल्याला दिसेल की हे आऊटपुट येथून घेतले गेले आहे आणि D7 देखील तेथे आहे सुरवातीला D7 चा परिणाम नाही तर D6 D5 D4 D3 वापरला जात आहे आणि तो त्या विशिष्ट ब्लॉकमधून जातो आणि जे काही या क्यूद्वारे तयार केले जाते ते देखील येथून तयार केले जाते हे उपलब्ध झाले आहे हे आहे हे एक संयोजीत लॉजिक ब्लॉक आहे - नाही का आता घड्याळासह काय होते हा भाग क्यू नॉट वर येतो आणि डी 2 हे डी 3 ची जागा घेते आणि आता हे डी 6 डी 5 डी 4 आहे आणि मला म्हणायचे आहे युनिट सेलमधून येथे विशिष्ट मूल्य येते एकतर हा एक किंवा वजाबाकी तर्कशास्त्रानुसार मूल्य ते तेथे डी 3 डी 2 देखील विचारात घेते बरोबर म्हणून ही तीन मूल्ये 1 2 3 आणि डी 2 विचारात घेतली जातात आणि प्रत्येक बाबतीत d3 d2 d1 d नॉट तिथे आहे पुढच्या वेळी पुन्हाहेहेहे विचारात घेतले जाईल आणि डी 1 देखील चित्रात येईल तर अशाप्रकारे त्याची प्रगती होते त्याच गोष्टी त्याचप्रमाणे लागू केल्या आहेत आपण पाहिलेले उदाहरण आपण नुकतेच येथे ठेवू शकता आणि घड्याळासह आपण ते येथून पुढे सरकत असल्याचे पाहू शकता अगदी त्याच रीतीने आणि त्याच परिणामाचा शेवट शेवटी मिळेल जसे आपण मागील प्रकरणात नमूद केले आहे येथे देखील हा 1 आणि 5 पूर्ण वजाबाकीऐवजी अर्धा वजाबाकी वापरू शकतो पुन्हा मी असे म्हणतो की आम्ही संयोजनेच्या घटकाचे अनुसरण करीत आहोत जे आम्ही कॉम्बिनेटरियल लॉजिक सर्किट आधारित डिवाइडर सर्किट चर्चेत वापरले होते तर कृपया त्याचा संदर्भ घ्या आणि नंतर परत या येथे आपण अनुसरण करणे सोपे होईल तर आपण या विशिष्ट वर्गाच्या निष्कर्षावर पोहोचू तर आपण काय पाहिले आहे अनुक्रमांकात एडर सर्किट एडर युनिटचा सतत वापर केला जातो जेथे शिफ्ट रजिस्टरमधून सलग बिट सादर केले जातात आणि त्यातील कॅरी भाग डी फ्लिप फ्लॉपद्वारे हाताळला जाऊ शकतो अनुक्रमे मल्टीप्लेयर रीलिझेशनमध्ये घटकांपैकी एक शिफ्ट रजिस्टरद्वारे आणि एन्ड गेट्सची एक बँक आणि एडर ब्लॉकचा वापर सलगपणे केला जातो एडरच्या स्टोरेजमध्ये परिणामी एक डावीकडील शिफ्ट बनविली जाते स्टोरेज भाग अशा पद्धतीने बुद्धिमान पद्धतीने बनविला जातो ज्यामुळे आपल्याला माहित असलेल्या वेगळ्या गोष्टीची आवश्यकता नसते ज्यामुळे आपल्याला गुणाकार प्रक्रियेमध्ये ठीक दिसते तर क्रमिक दुभाजक रीलिझेशनमध्ये आपण पाहिले होते की आपल्याकडे एक युनिट सेल बेस्ड दृष्टीकोन आहे जेथे सबट्रॅक्टर आणि मल्टीप्लेक्सर युनिट सेलची एक बँक सलग रीतीने वापरली जाते आणि दुभाजक सर्किटमधील या युनिट सेल्सला रजिस्टर आणि शिफ्ट रजिस्टरद्वारे लाभांश बिट्स प्राप्त होतात जिथे शिफ्ट रजिस्टरमध्ये कमी 4 बिट असतात आणि उर्वरित D7 ते D6 D5 D4 पर्यंत आपण ज्या प्रकारे पाहिले आहे त्यापेक्षा जास्त बिट्समध्ये साठवले जातात आणि D3 ते डी नॉट आता भागासाठी ठिकाण धारक आहे तर याद्वारे आपण शिफ्ट रजिस्टरवरील चर्चा संपवू